वेक्टर पोटेन्शियल फॉर मॅग्नेटिक फिल्ड्स मागील लेक्चर मध्ये आपण चर्चा केली होती अँपिअर्स लॉ Ampere's law च्या इंटीग्रल फॉर्म बद्दल आपण वापरला होता डेल क्रॉस B बरोबर μ0 j किंवा इंटिग्रल फॉर्म होता B डॉट dl बरोबर μ0 I एन्क्लोज्ड बाय लूप मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी काही ठराविक सिमेट्री सिच्युएशन मध्ये dl0Ienclosed तसेच आपण प्रश्न विचारला होता की आपण डिफाइन करू शकतो का मॅग्नेटिक फिल्ड साठी पोटेन्शियल या लेक्चर मध्ये आपण या प्रश्नाबद्दल चर्चा करुयात आठवा इलेक्ट्रिक फील्ड साठी आपल्याकडे होते कर्ल ऑफ E बरोबर 0 आणि आपण याचा वापर केला होता पोटेन्शिअल डिफाइन करण्यासाठी कारण कर्ल ऑफ ग्रेडियंट हा नेहमीच 0 असतो आपण लिहू शकतो कि या कंडीशन मुळे E बरोबर असेल मायनस ग्रेडियंट ऑफ V R कारण हा कर्ल नेहमीच आपल्याला देईल 0 याच प्रमाणे मॅग्नेटिक फिल्ड साठी हे इक्वेशन आपण अशाप्रकारे लिहू शकतो डायव्हरजन्स ऑफ मॅग्नेटिक फिल्ड हा नेहमीच 0 असेल B0 आता आपण दाखवू शकतो की डायव्हरजन्स ऑफ कर्ल ऑफ वेक्टर फिल्ड हा नेहमी 0 असतो तर डायव्हरजन्स ऑफ B बरोबर 0 असून याचा अर्थ असा होतो की मी लिहू शकतो B अशाप्रकारे कर्ल ऑफ A ऑफ r आणि म्हणून आता आपण म्हणू शकतो B मिळवता येतो कर्ल ऑफ वेक्टर फिल्ड A अशाप्रकारे याला मी म्हणणार आहे वेक्टर पोटेन्शियल इलेक्ट्रिक फील्ड च्या केस मध्ये आपल्याकडे स्केलर पोटेन्शिअल V r जो वर्क डन अशाप्रकारे सुद्धा व्यक्त केला जातो मॅग्नेटिक फिल्ड च्या केस मध्ये हे असेल वेक्टर पोटेन्शियल ज्याचा कर्ल मला देईल मॅग्नेटिक फिल्ड Divergence of curl0 B0 BA अशाप्रकारे आपण डिफाइन केला आहे V r कॉन्स्टंट मध्ये याचा अर्थ माझ्याकडे असेल V r किंवा V r प्लस C माझ्याकडे असू शकतो कॉन्स्टंट V r जो मला इलेक्ट्रिक फील्ड देतो त्या फिजिकल क्वांटिटी साठी त्याचप्रमाणे जेव्हा माझ्याकडे असेल मॅग्नेटिक फिल्ड B r कर्ल ऑफ A r प्रमाणे तेव्हा सुद्धा हा कर्ल ऑफ A r प्लस ग्रेडियंट एखाद्या कॉन्टिटी चा ह्याला म्हणूयात r कारण कर्ल ऑफ ग्रेडियंट हा नेहमी 0 असतो आणि म्हणून A r डिफाइन केला जातो स्केलर फिल्ड च्या ग्रेडियंट प्रमाणे ज्या प्रमाणे पोटेन्शियल V साठी अरबीटररी कॉन्स्टंट होता रेफर टाईम 0455 त्याचप्रमाणे A r साठी सुद्धा अरबीटररी असेल स्केलर फील्ड च्या इतके ग्रेडियंट इतके काय असेल A चे फिजिकल इंटरप्रेटेशन काय असेल A चा अर्थ लक्षात ठेवा इलेक्ट्रिक फील्ड च्या केस मध्ये पोटेन्शिअल एनर्जी होती युनिट चार्ज मुव्ह करण्यासाठी लागणारे वर्क त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये अशाच प्रकारचे इंटरप्रिटेशन मी इथे वापरू शकतो का उत्तर इतके सोपे नसेल परंतु आपल्याला थोडीशी माहिती मिळेल जेव्हा आपण पाहू Aच्या डायमेन्शन्स कडे A कर्ल ऑफ इट मला देईल B आणि म्हणून A चे डायमेन्शन्स असतील B गुणिले लेन्थ आठवण करा की आपल्याकडे होता q v B बरोबर फोर्स आणि त्यावरून B असेल फोर्स ओवर q V याची येथे मदत घेऊ आता मला मिळेल फोर्स गुणिले लेन्थ भागिले q v हे मला मिळेल A चे डायमेन्शन्स म्हणून आणि म्हणून q A याचे डायमेन्शन्स असतील F प्रमाणे L भागिले v मी लिहू शकतो हे गुणिले F गुणिले t आहे मोमेंटम तर q A साठी मोमेंटम चे डायमेन्शन असतील जरी हा डायरेक्टली पार्टिकल चा मोमेंटम नसला तरी आपण पाहू शकतो की हा आपले काम योग्यप्रकारे करतोय आता आपण घेऊ काही एक्झामपल्स आणि सोडवूयात काही प्रॉब्लेम इथे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत मॅग्नेटिक वेक्टर पोटेन्शियल LFLqV qvBF or BFqv qAF tmomentum or qAdimension of momentum एक्झाम्पल 1 मी घेतो स्ट्रेट करंट कॅरिंग वायर ज्याची लांबी इन्फनाईट आहे मागच्या लेक्चर मध्ये आपण याच्यासाठी B कॅल्क्युलेट केला होता इथे फिल्ड असेल याच्या भोवती सर्कल मध्ये अशाप्रकारे आता मी लिहू शकतो B बरोबर B ऍट अ डिस्टन्स s बरोबर μ0 I ओवर 2π Φ s Φच्या डायरेक्शन मध्ये हे असणार आहे कर्ल ऑफ A आपण सिलेंड्रिकल सिमेट्री वापरत असल्यामुळे मी वापरेन कर्ल ची डेफिनेशन सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट मध्ये Bs0I2πsA सिलेंड्रिकल कॉर्डीनेट मध्ये मला हवा आहे फक्त Φ कंपोनेंट कर्ल ऑफ A Φ कंपोनेंट हा दिला जातो अशाप्रकारे पार्शियल A s कंपोनेंट z मायनस पार्शियल A z पार्शियल s हा आपल्या केस मध्ये असणार आहे μ0 I ओवर 2 π s याच्यावरून लगेच निर्देशीत होते की मी वापरू शकतो A s बरोबर 0 आणि A z असेल μ0 I ओवर 2 π लॉग s मायनस चिन्ह सोबत तुम्ही पाहू शकता याच्यावरून मला योग्य उत्तर मिळेल B साठी इथे मी घेऊ शकतो A Φ बरोबर 0 A।As∂z Az∂s0I2πs As0 Az 02πln s A0 आणि म्हणून मी या इन्फिनियाटली लॉंग करंट कॅरिंग वायर A च्या केस मध्ये लिहू शकतो वेक्टर असेल मायनस μ0 I ओव्हर 2 π लॉग s या डायरेक्शन मध्ये A 02πln s z एक्झाम्पल 2 चला घेऊ युनिफॉर्म फिल्ड B बरोबर B z इथे सर्वीकडे मी वापरत आहे कार्टेशियन कॉर्डीनेट मी हे अशाप्रकारे लिहिणार आहे x y z पार्शियल बाय पार्शियल x पार्शियल y पार्शियल z Ax Ay Az मला फक्त z कंपोनेंट मध्ये इंटरेस्ट आहे इथे हा काही x कंपोनेंट आहे जो असेल पार्शियल A z पार्शियल y मायनस पार्शियल A y पार्शियल z प्लस y कंपोनेंट पार्शियल A x पार्शियल z मायनस पार्शियल A z पार्शियल x प्लस z कंपोनेंट इथे मला इंटरेस्ट आहे पार्शियल A y पार्शियल x मायनस पार्शियल A x पार्शियल y आणि याची किंमत असली पाहिजे या कॉन्टिटी इतकी BBzxAz∂y Ay∂zyAx∂z Az∂xzAy∂x Ax∂y मला हवे आहे पार्शियल A x ओवर पार्शियल y पार्शियल A y ओवर पार्शियल x बरोबर B तुम्ही लगेच पाहू शकता 3 शक्यता आहेत मी घेऊ शकतो A y बरोबर B x बाय 2 आणि A x बरोबर मायनस B y 2 तर A वेक्टर बरोबर असणार आहे B बाय 2 y x प्लस x y डायरेक्शन जे मी लिहू शकतो अशाप्रकारे B s बाय 2 Φ मायनस चिन्हा सोबत ही एक शक्यता आहे Ay∂x Ax∂yB AyBx2 Ax By2 AB2 yxxy Bs2 दुसरी शक्यता माझ्याकडे असेल Ay बरोबर Bx Ax बरोबर 0 मी तुम्हाला दाखवतो A z बरोबर 0 इथे आणि A z बरोबर 0 माझ्याकडे असेल A बरोबर B x y किंवा तिसरी शक्यता A y बरोबर 0 A x बरोबर मायनस B y आणि A z बरोबर 0 जेणेकरून A असेल मायनस Bx By x डायरेक्शन मध्ये या तीनही शक्यतांवरून मला B साठी उत्तर मिळते मी पूर्वी म्हणल्याप्रमाणे यांच्यामध्ये काही कॉन्टिटीचा फरक आहे जे असेल एखाद्या दुसऱ्या कॉन्टिटी चा ग्रेडियंट Second possibility AyBx Ax0 Az0 ∴ABxy Third possibility Ay0 Ax By Az0 ∴A Byx चला पाहुयात दोन ठराविक केसेस माझ्याकडे आहे A बरोबर मायनस B y ओवर 2 x डायरेक्शन मध्ये प्लस B x बाय 2 y डायरेक्शन मध्ये तसेच माझ्याकडे असेल A बरोबर मायनस B y x चला डिफरन्स घेऊयात याला म्हणूयात A 1 A 2 A 1 मायनस A 2 बरोबर B y बाय 2 x प्लस B x बाय 2 y आणि हे तुम्ही पाहू शकता कि आहे ग्रेडियंट ऑफ B x y बाय 2 अशाप्रकारे इथे आपण दाखवले आहे की दोन वेक्टर पोटेन्शियल मधील डिफरन्स बरोबर असतो स्केलर फील्ड चा ग्रेडियंट A1 By2xBx2y A2 Byx A1 A2By2xBx2y तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण कॅल्क्युलेट करूयात या करंट कॅरिंग शीट साठी वेक्टर पोटेन्शियल ज्यावर सरफेस करंट असेल K बरोबर k y मी तुम्हाला इथे आठवण करून देऊ इच्छितो कि या करंट कॅरिंग शीट साठी मागील लेक्चर मध्ये माझ्याकडे होता x या डायरेक्शन मध्ये y आहे शीट सोबत आणि z वरच्या दिशेने जात आहे व मॅग्नेटिक फिल्ड B दिले जाते अशाप्रकारे K μ0 K ओवर 2 x किंवा μ0 K ओवर 2 x मायनस चिन्हा सोबत चला याच्यासाठी A कॅल्क्युलेट करूयात A मला देतो अशाप्रकारे μ0 K ओवर x K μ0 K ओवर 2 असेल x डायरेक्शन मध्ये z ग्रेटर दॅन 0 साठी X कंपोनंट असेल पार्शियल A z ओवर पार्शियल y मायनस पार्शियल A y ओवर पार्शियल z मी लगेच इथे लिहू शकतो एकतर A z बरोबर असेल μ0 K y ओव्हर 2 आणि A y बरोबर असेल 0 किंवा इतर कोणतेही कोम्बिनेशन मला हेच उत्तर देईल जर मी कॅल्क्युलेट केला वेगवेगळ्या A मधील डिफरन्स तर हा सुद्धा येईल एखाद्या स्केलर फिल्ड प्रमाणे ग्रेडियंट इतका